कोर्स मध्ये आपले स्वागत आहे डिसास्टर रिकव्हरी आणि बिल्ड बॅक बेटर माझे नाव राम सतीश आहे मी आर्किटेक्चर अँड प्लानिंग आयआयटी रुड़की विभागात सहाय्यक प्राध्यापक आहे आज आपण डिसेंट्रलाजेशनच्या रीकॉन्स्ट्रुकशनबद्दल चर्चा करणार आहोत आणि कोलंबियामधील रीकॉन्स्ट्रुकशनच्या कोलंबियाच्या प्रकरणांमधून आपण या आस्पेक्टबद्दल जाणून घेणार आहोत आणि आज मी गोंझालो लिझरालडे आणि त्याच्या 8 व्या अध्यायातील एका विषयावर ज्या काही गोष्टींबद्दल चर्चा करणार आहे त्यांना कोलंबियामधील रीकॉन्स्ट्रुकशनसाठी वाहन म्हणून डिसेंट्रलाजेशन रीकॉन्स्ट्रुकशन ऍग्रिकल्चरल कॉपरेटिव्ह म्हणतात म्हणून हे बिल्ट बॅक बेटरमध्ये प्रकाशित केले गेले आहे जे मीकल लिओन्स थेओ स्किल्डमॅन आणि केमिलो बोआनो यांच्यासह संपादित केले गेले होते आणि व्यावहारिक कृती प्रकाशन गटाने प्रकाशित केले होते म्हणून मी कॉफी कामगार समाज त्या सर्वांनी 1999 च्या अर्थक्वेकनंतर रीकॉन्स्ट्रुकशनचे आयोजन कसे केले ते आपण कसे शिकू शकतो हे सांगण्यासाठी त्याच्या वर्णनातून आणि त्याच्या कार्यामधून आणि त्यापासून शिकवलेल्या गोष्टी समजून घेणार आहोत जेव्हा आपण डिसेंट्रलाजेशनबद्दल बोललो मला वाटते की आपली चर्चा सेंट्रलाजेशन दृष्टिकोन आणि डिसेंट्रलाजेशन दृष्टिकोनासह प्रारंभ करूया आपण येथे काय पहात आहात ते सेन्टरलाज्ड दृष्टीकोन आहे जेथे सर्व निर्णय सर्व फीनंसिअल प्रवाह आणि सर्व काही केंद्राच्या माध्यमातून जोडलेले असतात तर हा एक प्रकारचा हुकूमशहा आदेश आहे किंवा कारण या विशिष्ट पध्दतीचा व्यवसाय क्षेत्रामध्ये आणि तुम्हाला ठाऊक असलेल्या राजकारणामध्ये निर्णय घेण्याच्या क्षेत्रात खूप वापर केला जातो म्हणूनच आपण आपल्यावरील सर्वकाही घेतलेला ओझे कमी करू शकतो मालकीचे आहे आम्ही कसे डिसेंट्रलाजेशन करू शकतो म्हणजे आपण जे करतो ते आधी हा सर्वांचा निर्णय आणि एका संस्थेचा निर्णय किंवा एखाद्या संस्थेचा अंतिम निर्णय होता आणि सर्व प्रवाहाने त्यास मान्यता घेणे आवश्यक होते जेणेकरून ते असेच करत असे त्यामुळे आता लोकसंख्या वाढली आहे कारण लोडचे प्रमाण वाढत असताना अडचणी वाढल्या आहेत आणि त्याच ठिकाणी बर्याच मॉडेल्सनी इतर संस्थांपर्यंत हा भार पसरवण्याकडे संपर्क साधला आहे उदाहरणार्थ आपण आमच्या स्वत च्या आयआयटीसारख्या ऍडमिनिस्ट्रेटिव्ह व्यवस्थेकडे पाहिले तर आमच्याकडे डायरेक्टर आहेत तर आमच्याकडे डीन आहेत आणि आमच्याकडे एक डायरेक्टर आहेत आणि आमच्याकडे डीन आहेत आणि म्हणून कोणीतरी फ्याकल्टी अफेअर्स कार्य सांभाळत आहे कोणी घेत आहे अकॅडेमिक कोणी रिसर्च घेत आहे कोणीतरी ऍडमिनिस्ट्रेशनकडे नेले आहे आणि नंतर या प्रत्येकास वेगवेगळ्या विभागांमध्ये विभागले गेले आहे आणि विविध प्रमुख त्याची काळजी घेत आहेत अशा प्रकारे मुख्य पॉवर्सकडे काही विशिष्ट पॉवर्स आहेत ज्यात फीनंसिअल पॉवर्स आणि तसेच काही निर्णय घेण्याचे अधिकार आणि काही अधिकार या वेगवेगळ्या डीनमध्ये स्पीटेड आहेत आणि आयआयटीआरच्या एकूण कामकाजाकडे डायरेक्टर पहात आहेत त्याचप्रकारे त्यास ब्रँच केले गेले आहेत आणि उपश्रेणी आहेत जेणेकरुन विशिष्ट पॉवर्स वेगवेगळ्या संस्थांवर निहित आहेत आणि काही निर्णय घेण्याची यंत्रणा त्याद्वारे बदलली गेली आहे आणि एका केंद्रीय एजन्सीद्वारे ऍडमिनिस्ट्रेट डिसेंट्रलाजेशनचा मूलभूत मूलभूत फरक असा आहे गृहनिर्माण क्षेत्रात गृहनिर्माण वितरणात तेथे पारंपारिक दृष्टीकोन आला आहे जो एक केंद्रित दृष्टीकोन आहे आणि या दृष्टिकोनाशी काय फायदे आणि जोखीम आहेत एक कारण एखाद्या ऑथॉरिटीने दिलेली माहिती दिल्यास त्यास बर्याच माहिती संकलित करणे आवश्यक आहे किंवा ती एक लहान टीम आहे म्हणून विविध प्रकारच्या माहिती संकलित करणे आवश्यक आहे आणि त्यावर त्यांनी निर्णय घ्यावे लागतील तर येथेच उच्च पातळीवरील अनिश्चितता आणि जोखमीची शक्यता असते आणि योग्य कोम्मुनिकेशन स्वीकारण्यात अडचणी येण्याची शक्यता असते तर उच्च ऑर्डर स्तरावर कसे जे खालच्या ऑर्डर स्तरावर संवाद साधू शकेल किंवा मॅक्रो पातळी कशी होईल हे आपल्याला माहित असेल एक मायक्रो लेव्हल कम्युनिकेशन विश्वासार्ह आणि उपयुक्त माहितीच्या प्रवेशातील मूळ समस्या पहा म्हणूनच एक स्वदेशी नेहमीच असतो अगदी मॅक्रो स्तराच्या विभागापर्यंत देखील माहिती मिळविण्यातील अडचणी एखाद्या विशिष्ट समुदाय गटाच्या वर्तनात्मक आस्पेक्टबद्दलची माहिती असू शकते जेणेकरून ते अवघड होते म्हणूनच बहुतेक पारंपारिक दृष्टिकोन ते कॉन्ट्रॅक्टरकडेच असतात म्हणून बहुतेक वेळा फीनंसिअल संकटाच्या बाबतीत संकट आले तर हे कॉन्ट्रॅक्टर तयार असतील गृहनिर्माण वितरणातील यापैकी बहुतेक पारंपारिक पध्दती वाया जातात कारण ती निश्चितच नफा मिळवणारी संस्था आहे आणि त्यांच्यासाठी ही एक रोजगाराची संधी आहे आणि त्यांच्यामार्फत काही उपसमूहही आहेत ज्याचा फायदा होईल म्हणून पारंपरिक दृष्टीकोन कार्य करतो परंतु समस्या भिन्न आहेत आणि खरं तर गोंझालो लिझराल्डे आणि कॅसिडी जॉनसन आणि कॉलिन आणि त्यांनी डिसास्टर परिस्थितीपासून टिकाऊपणापर्यंतच्या डिसास्टरंनंतर प्रत्यक्षात रीकॉन्स्ट्रुकशनचे काम केले आहे जिथे ते याबद्दल बोलतात ही एक केंद्रित निर्णय घेण्याची प्रक्रिया आहे आता मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पारंपारिक दृष्टिकोन गोळा करावा लागला आहे तर तुम्हाला वेगवेगळ्या माहितीचे ढीग गोळा करायचे आहेत आणि त्याच ठिकाणी ते एका संस्थेद्वारे किंवा काही संस्थांद्वारे गोळा केल्यावर आधारित आहेत ते एक अद्वितीय गृहनिर्माण मॉडेल विकसित करतात कारण त्यांच्याकडे बजेटची मर्यादा पूर्ण करण्याच्या अनेक अडचणी आहेत आणि त्यांच्याकडे वेळ मर्यादा आहे एक पोलिटिकल दबाव असू शकतो म्हणूनच तिथेच शेवटी ते परीक्षित मॉडेल घेऊन येतात आणि नंतर साइटच्या संदर्भात विचार न करता वेगवेगळ्या संदर्भात त्याचे प्रतिकृती बनवण्याचा प्रयत्न करतात समुदाय संदर्भ विचारात न घेता ते एकसमान अबाधित विकास प्रक्रियेची प्रतिकृती बनवतात परंतु प्रत्यक्षात तुम्हाला या प्रकारच्या प्रक्रियेचा विकास करायचा असेल तर तुम्हाला बरीच जमीन घेण्याची आवश्यकता आहे कारण तुम्हाला एखादा मोठा गृहनिर्माण प्रोजेक्ट द्यायचा असेल तर त्या क्षेत्रासाठी फक्त इतकेच जमीन घेण्याची गरज नाही आपणास नोकर्या सेवा आणि अन्य मूलभूत सुविधा आणि वाहतुकीत प्रवेश असणे आवश्यक आहे आपणास शहराबाहेरील जमीन आपणास कदाचित सापडेल कारण ती स्वस्त कामासाठी येत आहे आणि आपण तेथे सर्व रीकॉन्स्ट्रुकशन क्रियाकलाप लावू शकता आणि लोकांच्या नोकर्याचे काय ते कसे प्रवास करतात सेवा क्षेत्र नसताना वाहतूक कशी करतात वाहतुकीची सुविधा नाही तेथे रोजगार नाहीत जर तुम्ही खासकरून असाल तर तुम्ही कसे आहात त्या इन्फॉर्मल क्षेत्राशी वागत आहात त्यांना प्रदान करणार तर हे एक महत्त्वाचे आव्हान बनले आहे आणि मुख्यत जेव्हा आपण एखादा जमीन शोधत असतो आणि गृहनिर्माण प्रोजेक्ट विकसित करतो तेव्हा त्याविषयी देखील त्यांना बोलणे आवश्यक आहे त्यांना संघ किंवा संघटना जबाबदार असतील मोठ्या प्रमाणावर माहितीचे मूल्यांकन आणि संतुलन साधणे ही माहिती मिळविणे आणि त्यांचे वर्णन करणे कठीण आहे आणि आपण कोणत्या प्रकारची माहिती बोलत आहोत फीनंसिअल गुंतवणूकीची माहिती व्यवस्थापनाचे पर्याय जमिनीच्या किंमती जटिल सांस्कृतिक इच्छा अनपेक्षित सामाजिक दृष्टीकोन विवादास्पद पारंपारिक मूल्ये दररोजचे वर्तन पोलिटिकल मर्यादा प्रशासकीय गरजा आणि लॉजिस्टिकल विचार आणि अस्पष्ट कायदेशीर प्रक्रिया इंटर रिलेटेड इन्फ्रास्ट्रउच्चरचा कॉस्ट रिसायकलिंग आवश्यकता मेन्टेनन्स कॉस्ट एन्विरॉन्मेंट विचार आणि पोलिटिकल दबाव ही विविध माहिती आहे आणि एकच टीम विविध प्रकारच्या माहितीमध्ये गोंधळात पडेल आणि त्यासह पुढे कसे जायचे हे सर्वात मोठे आव्हान बनले आहे तर या प्रक्रियेमध्ये कारण तेथे बरेच माहिती आहे परंतु नंतर प्रोजेक्ट पुढे जाणे आवश्यक आहे आणि येथेच अनेकदा ठेकेदार चालविणारा किंवा एकसमान व प्रमाणित मॉडेल्सचा शेवट होतो आणि इथेच मर्यादित संख्या असलेल्या बांधकाम व्यावसायिक प्रोफेससीओनल्स आणि सल्लागारांना केलेल्या गुंतवणूकीचा फायदा होतो आणि जे काही एक काँट्राच्युअल प्रक्रिया आहे आणि यामुळे ही एक इन्फॉर्मल क्षेत्रासह इन्फॉर्मल समुदायांसह औपचारिक बिल्डर आहे आणि इन्फॉर्मल समुदाय त्यांची जीवनमान खूप वेगळी आहे भारतीय संदर्भात जर तुम्ही म्हणू शकता की काही लोक मानिंगच्या केव्हमध्ये उभे होते तेथे लोक एक हौसेमाइड्स म्हणून काम करीत होते तेथे एक लहान शेतकरी म्हणून काम करणारे लोक आहेत तेथे कचरा गोळा करणारे लोक आहेत तर तेथे अनेक प्रकारची इन्फॉर्मल क्षेत्रे आहेत ही एक अतिशय गुंतागुंतीची घटना आहे आणि यात आपणास हे देखील समजले पाहिजे की लहान संस्था ज्या कदाचित ओळखल्या गेल्या नाहीत ज्यांना आपल्यासारख्या इन्फॉर्मल कंपन्या आहेत त्यांना आम्ही लहान आणि मध्यम उद्योग म्हणून संबोधतो जे व्यावसायिक संघटनांनी कायदेशीररित्या मान्य केले किंवा नसू शकतात ही इन्फॉर्मल क्षेत्रे हाताळण्यात त्यांची मूलभूत भूमिका आहे 1999 मध्ये कोलंबियामध्ये 6 2 रिश्टर स्केल तीव्रतेचा मोठा अर्थक्वेक झाला आणि आर्मेनियामधील विनाश म्हणजे आपण पाहू शकता याचा शहरी भाग आणि ग्रामीण भाग दोन्ही प्रभावित झाला आहे आणि आज आम्ही त्याबद्दल अधिक चर्चा करणार आहोत विशेषत कॉफी उत्पादकांवर ऍग्रिकल्चरल कॉपरेटिव्हच्या विशिष्ट कॉपरेटिव्ह सोसायटीसह ग्रामीण भाग आता कोलंबिया ही कॉफी वाढविण्यासाठी प्रसिद्ध आहे ती एक कॉफी संस्कृती आहे तिथेच कोलंबियाचा हा पैसा प्रदेश जो भरपूर कॉफी उत्पादनांसाठी प्रसिध्द आहे आणि या विशिष्ट प्रदेशात जवळपास 4 विभाग आहेत जे या कॉफी वाढविणार्या संस्कृतीसाठी प्रसिद्ध आहेत आणि या अर्थक्वेकचा त्यांना ग्रामीण भागातील लोकही प्रभावित झाले आहेत जवळजवळ 1856 ग्रामीण घरे आणि बरीच शहरी घरे नष्ट झालेल्या 800 मृत्यूमुळे याचा परिणाम झाला तर यामुळे उत्पादक क्षेत्राचेही नुकसान झाले आहे जे प्रादेशिक जीडीपीच्या सुमारे 4 2 आहे कारण कोलंबियामधील हा एक प्रमुख उद्योग आहे आणि कॉफीशी संबंधित सूक्ष्म उद्योगांसाठी 1000 इमारती आहेत आपल्याला औद्योगिक इनपुट किंवा इतर कोठारे किंवा साठवण माहित आहे हे फिल्टरिंग असू शकते म्हणून या सर्व गोष्टी नष्ट झाल्या आहेत आणि एकतर पूर्णपणे नष्ट केल्या आहेत किंवा पार्शिअल नष्ट केल्या आहेत परंतु कोलंबियाला समजून घ्यायचे असल्यास विशेषत ग्रामीण समुदाय आम्ही असुरक्षिततेच्या सिद्धांतामध्ये ज्याप्रमाणे चर्चा केली त्या व्यापक साहित्यातून हे लक्षात घेतले गेले आहे की ते संपत्ती आणि जमिनीचे असमान वितरण आहे शहरी एकत्रिकरण तसेच ग्रामीण दारिद्र्यही आहे शहरी भागातील असुरक्षित जमिनींवर व्यापलेल्या इन्फॉर्मल वसाहती देखील आहेत ग्रामीण दारिद्र्याकडे सामाजिक आणि पोलिटिकल उदासीनता आणि बेघरपणा देखील ग्रामीण रहिवाशांना क्वचितच बँकिंग सेवा आणि अगदी आरोग्य सेवांमध्ये प्रवेश मिळतो तर ज्या क्षणी आपण स्वतःच आपल्याला सांगत असलेल्या बँकिंग सेवांमध्ये प्रवेश करत नसल्यास दारिद्र्य निर्देशांचे स्तर काय आहे म्हणूनच आरोग्य सेवा ही मूलभूत बाब आहे म्हणून या ग्रामीण भागातील अनेकांना ते आरोग्य सेवा तसेच बँकिंग वित्तीय साधनांमध्ये प्रवेश देत नाहीत आणि अर्थक्वेकत विद्यमान सामाजिक घटक या भौतिक असुरक्षा मध्ये विलीन झाले घरांची योग्य देखभाल नसणे आणि उंच डोंगर आणि अस्थिर जागेवर अनियंत्रित इन्फॉर्मल बांधकाम आणि छतांच्या देखभालीअभावी मातीच्या फरशा सारख्या जड साहित्याची पडझड झाली ज्याचा मोठ्या प्रमाणावर लोकल लोकांमध्ये वापर केला जातो आणि यापैकी बहुतेक बाधित वास्तू 1984 मध्ये बांधल्या गेल्या जेव्हा बिल्डिंग कोडने विस्तृत सेसमिक प्रतिरोधक स्टॅंडर्ड आणली एकूण 48 ग्रामीण शाळा कोसळल्या आणि 86 शैक्षणिक सुविधांचा वाईट परिणाम झाला कॉफी उत्पादकांची एक मोठी संस्था म्हणून कॉफी उत्पादक संघटना आता कॉफी उत्पादक संस्था म्हणून ओळखली जाते तर त्यांनी काय केले ते समाज होते तेथे फोरक फंड आहे जो सरकारच्या पाठिंब्याने पाठिंबा दर्शविला गेला आहे जे त्याद्वारे सुमारे 720 मिलियन डॉलर्सचे योगदान आहे आणि या फोरक कौन्सिलचे अध्यक्ष त्यांनी एक विशिष्ट संस्थात्मक मॉडेल स्वीकारला ज्याची उद्दीष्टे आहेत एक म्हणजे मध्यवर्ती अधिकारी काढून टाकणे कारण भ्रष्टाचार करणे हे एक महत्त्वपूर्ण प्राधान्य आहे जेणेकरून जेव्हा आपण मध्यंतरी कार्यालये काढून टाकत असता तेव्हा आपण संपूर्ण प्रक्रिया स्वतःच काढून टाकता पारदर्शकतेच्या निर्णयाची हमी लोकशाही प्रणाली आणि सामाजिक संघटना मजबूत करा लोकशाही पध्दतीने आम्ही आमची सामाजिक व्यवस्था कशी तयार करू शकतो सुधारणे रोखू शकतो आणि शांततापूर्ण सामाजिक सहभागासाठी एकत्रित संधी आपण कसे तयार करू शकतो हे आपल्याला माहिती आहे आणि त्यांनी केले ते असे की या प्रकारची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी त्यांनी मुनिसिपालिटीच्या प्रत्येकासाठी डिसेंट्रलाजेशन दृष्टिकोन स्वीकारला म्हणून पुष्कळ एनजीओ या रीकॉन्स्ट्रुकशन कार्यास पाठिंबा देण्यासाठी पुढे आल्या आणि मग त्यांनी जे केले ते किमान त्यांच्याकडे होते प्रत्येक एनजीओला एक विशिष्ट कार्य दिले आणि नंतर प्रत्येक एनजीओला मुनिसिपालिटीचा प्रभारी नियुक्त करण्यात आला उदाहरणार्थ कॅनारका आणि कामारा ज्युनियरची मुनिसिपालिटी नियुक्त केली गेलेली एक एनजीओ 'फेनाविप' फिनलंडिया आणि 'एंटीओकिया प्रीसेन्टे' ला टेबैडा मुनिसिपालिटी इ तर परेरा आणि आर्मेनियासारख्या मोठ्या शहरांमध्ये प्रत्येक एनजीओ एखाद्या विशिष्ट क्षेत्रासाठी जबाबदार होती कारण आकार जवळजवळ बरो किंवा मोठ्या शेजारच्या समतुल्य आहे आणि सर्वात मोठी चिंता म्हणजे रिक्त जागा आणि सार्वजनिक जागांवर बेकायदेशीरपणे व्यापलेला व्यवसाय शहराच्या दृष्टीने फॉरेकची गंभीर चिंता बनली कारण हे विचारात येत नाही आणि फॉरेकच्या जबाबदाऱ्या अंतर्गत तात्पुरती निवारा सुरुवातीच्या प्रक्रियेचा एक भाग नव्हता परंतु नंतर लोकांकडे जे काही संसाधने आहेत त्यांचे तात्पुरते युनिट तयार करणे सुरू केले आहे येथूनच तात्पुरते निवारा आणि नवीन तात्पुरती युनिट तयार करणे सुरू झाले आहे त्यांना उपलब्ध नसलेल्या कोणत्याही जमिनी बोगोटाच्या सार्वजनिक मालकीच्या नॅशनल विद्यापीठात 6000 हून अधिक तात्पुरत्या युनिट्सचे व्यवस्थापन नियुक्त केले गेले म्हणूनच कॉफी उत्पादक संघटनांनी लोकल कॉफी उद्योगाच्या विकासाचे कौतुक करणे आणि इंटरनॅशनल स्पर्धात्मकतेची क्षमता वाढविणे आणि त्याच वेळी कॉफी उत्पादक त्याचे तिचे कुटुंब आणि त्याच्या कुटुंबाचा अविभाज्य विकास साधणे हे त्यांचे लक्ष्य आहे प्रदेश तर कारण कॉफी उत्पादक संघटनेची कॉपरेटिव्ह संस्था आहे आम्ही त्यांचे जीवनमान त्यांची संपूर्ण समर्थन प्रणाली कशी वाढवू शकतो या संदर्भात त्यांनी लक्ष केंद्रित केले आणि कॉपरेटिव्ह सोसायटी म्हणून त्यांच्या अनुभवावर आधारित सीजीओ ज्याला त्यांनी शेतकरी समुदायाच्या गरजा भागवू शकतील एक म्हणजे समाजासाठी आधार आणि विश्वासार्हता ग्रामीण भागात इन्फ्रास्ट्रउच्चर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह आणि फीनंसिअल क्षमता तसेच संघटनात्मक इन्फ्रास्ट्रउच्चर आणि लोकल माहिती मार्ग स्वतःच्या संसाधनांची उपलब्धता स्वतंत्र निर्णय घेण्यामुळे हे क्षमतेबद्दल बोलत आहे नॅशनल आणि इंटरनॅशनल दोन्ही व्यावसायिक आणि पोलिटिकल संपर्क म्हणूनच ग्रामीण भागातील नॅशनल आणि इंटरनॅशनल सेटअपशी कसा संबंध जोडला जाऊ शकतो यासंबंधात हे आहे आणि संपूर्ण संरचना तयार केली गेली आहे जिथे कॉफी उत्पादकांकडे त्यांच्याकडे कौटुंबिक व्यवसायांचे घटक आहेत एक लहान कौटुंबिक व्यवसाय आहेत आणि जे कॉफी उत्पादक लोकल समुदायाशी पुन्हा जोडले गेले आहेत म्हणून कौटुंबिक व्यवसायातील प्रत्येक गट विशिष्ट लोकल समुदाय बनवतात आणि नंतर ते प्रादेशिक समुदायांमध्ये योगदान देतात आणि कॉफी उत्पादक फेडरेशन येथे आपल्याला माहिती आहे भारतातही आपल्याकडे केरळमध्ये सौथ भारतीय मच्छीमार महासंघ आहे म्हणूनच आपण येथे बोलत आहोत प्रत्येक समुदायाचे स्वतःचे सेटअप आहे आणि या लहान सेटअपमध्ये लोकल समुदायाचे योगदान आहे लोकल समुदाय प्रादेशिक समितीचे योगदान देते आणि नंतर फेडरेशनमध्ये जोडते आणि तिथेच कॉफी उत्पादक फेडरेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी जो एकूण पाहतो शिखर परिषदेत कार्यकारी समिती उत्पादक नॅशनल स्तरीय समिती आणि नॅशनल कॉफी उत्पादकांची कॉंग्रेस देखील आहे तर अशाप्रकारे रचना डिसेंट्रलाजेशन सेटअपकडे पाहण्यास अक्षम आहे तर आणीबाणीच्या दोन टप्प्याटप्प्याने तसेच कायमस्वरुपी अवस्थेसाठीही आहे आणि इमर्जन्सी टप्प्यात आम्ही या सीजीओची भूमिका काय आहे याबद्दल बोललो त्यांनी प्रत्यक्षात एक प्रकारचे फंड मॅनेजर म्हणून काम केले बाह्य सहाय्य कसे वितरित करावे उद्योगास पुन्हा सक्रिय केले आणि हंगामाच्या संकलनासाठी परिस्थिती पुन्हा स्थापित केली आणि मुख्य शहरी भागात स्थलांतर रोखणे तर त्यांनी या टप्प्यात तंबू आणि काही भोजन शिधा देखील पुरविली कायम रीकॉन्स्ट्रुकशनमध्ये कठोर आणि मऊ गरजा देखील आहेत कठोर गरजा जे कॉफी उद्योग सामान्य इन्फ्रास्ट्रउच्चर सामुदायिक सेवा आणि शैक्षणिक टेकनिक संबंधित इन्फ्रास्ट्रउच्चरंच्या निधी घरांच्या पुनर्रचना आणि रीकॉन्स्ट्रुकशनबद्दल बोलतात तर येथे आणि गरजा शिक्षण निर्णय कसे तयार करावे याबद्दल मऊ गरजा असलेल्या सामुदायिक संघटनेबद्दल बोलले गेले आहे क्षमता आणि माहिती चॅनेलिंग रोजगाराच्या संधी आणि फीनंसिअल प्रतिक्रियांची निर्मिती तर सॉफ्ट गरजा व फिजिकल आणि कठोर इन्फ्रास्ट्रउच्चर सुविधांसमवेत त्यांना समांतर आणि हातातून कसे पाहिले जाते म्हणूनच जेव्हा ते प्रारंभिक टप्प्याचे हे मूल्यांकन करतात तेव्हा जनगणनेनुसार 6648 घरांची रीकॉन्स्ट्रुकशन किंवा दुरुस्ती करणे आवश्यक आहे आणि 2972 कॉफी उद्योगातील इन्फ्रास्ट्रउच्चर दुरुस्त करण्याची आवश्यकता आहे म्हणून जर एखाद्या विशिष्ट शेती क्षेत्रावर लक्ष केंद्रित करणार्या कॉपरेटिव्ह सोसायटीच्या स्थापनेकडे आपण पाहिले तर त्यांच्याकडे ऍग्रिकल्चरल संयोजनाशी संबंधित टेकनिकलीटी होते परंतु त्यांच्याकडे पुरेसे आर्किटेक्ट किंवा बांधकाम व्यावसायिक किंवा सिविल इंजिनिर्स नाहीत ज्यांना गृहनिर्माण करण्याचा अनुभव आहे ही एक महत्त्वाची बाब आहे ज्यामध्ये त्यांनी त्यात लक्ष घातले आहे आणि त्यानंतरच या मूल्यांकनांचे पालन केले जात आहे आणि सर्व म्हणजे फोरकॅफे फंड हा एक फोंडो पॅरा ला रीकॉन्स्ट्रुकशन डेल एरिया आहे ग्रामीण कॅफेटेराची स्थापना सीजीओच्या बचतीतून केली गेली आहे फोरकमधून हस्तांतरित केलेली संसाधने आणि खाजगी देणगी दिली गेली आहे स्टारबक्स कॉफी रेड क्रॉस ईसीएचओ आणि इतर सारख्या बर्याच कॉफी एजन्सीद्वारे बनविलेले आता या फंडिंग प्रक्रियेचे ते 3 टप्पे झाले आहेत एक म्हणजे फोरकफे 1 ज्याने पहिल्या टप्प्यात गृहनिर्माण गरजा भागविल्या कॉफी उद्योगासाठी उत्पादक इन्फ्रास्ट्रउच्चर सार्वजनिक सेवा आणि सहाय्य आणि सामाजिक विकासाचे कार्यक्रम पूर्ण केले आणखी काही फंडिंग जोडला गेला आहे जेथे तो हाऊसिंग पुनर्रचना आणि स्थानांतरणासाठी नियुक्त केला गेला आहे आणि शेवटच्या फोरकफेच्या तिसऱ्या टप्प्यात हे शाळा रस्ते आणि आरोग्य सेवा केंद्रांच्या बांधकामासाठी नियुक्त केले गेले होते ज्यात सार्वजनिक इन्फ्रास्ट्रउच्चर पोलिस ठाणे चर्च आणि सामाजिक क्रियाकलाप केंद्रे आणि धार्मिक संस्था फोरकफे 12 आणि 3 यासारख्या गोष्टींचा अधिक संबंध आहे हे एकत्रितपणे 66 कोटी रुपयांवर आहे आणि सर्व प्रथम त्यांना पाहिजे असलेल्या बांधकामाविषयी स्वतःचे निर्णय घेणे तर आता या डिसेंट्रलाजेशन प्रक्रियेचे स्पष्टीकरण कसे देण्यात आले ते अंमलात आणले गेले आहे आता बहुतांश घटनांमध्ये शेतकरी हा समुदाय आहे आणि यापैकी बहुतेक वैयक्तिक शेतीविषयक उपक्रमांमध्ये यापैकी बहुतेक कुटुंबांच्या मालकीची जमीन आहे जेणेकरून त्यांच्याकडे स्वत च्या जमिनीच्या तुकड्यावर बांधण्याची क्षमता असेल आणि ते स्वत ची मदत करू शकतील खालील कारणांसाठी बांधकाम एक म्हणजे बांधकामात कौशल्य आणि ज्ञान त्यांचे विस्तारित कुटुंबे बर्याच लोकांना प्रत्येक घरात काम करण्यास परवानगी देतात आणि कारण मी तुम्हाला आधीच सांगितले की हा एक कौटुंबिक व्यवसाय आहे डिसास्टर सोडल्यानंतर त्यांचे नियमित कापणीचा हंगाम जवळपास 5 महिन्यांचा होता इतर कामांसाठी मोकळा वेळ असलेले शेतकरी आणि शेतकरी स्वतंत्रपणे काम करतात आणि त्यांचे स्वत चे व्यवसाय चालवतात ज्यायोगे त्यांना त्यांचा वेळ व्यवस्थापित करण्याची स्वातंत्र्य मिळते तमिळनाडूतील मासेमारीच्या क्षेत्राशी तुलना केली तर ते खूप शांत नव्हते बांबूसह बांधकामाची सामग्री त्या प्रदेशात लोकल पातळीवर उपलब्ध होती आणि कमीतकमी जर काही वृद्ध लोक किंवा स्वत ची अंगभूत बचत मदत स्वत तयार करु शकत नसतील तर कामगार सहज उपलब्ध होते आणि ते तसेच परवडणारे आणि ग्रामीण समुदाय परस्पर सहकार्याची खोलवर रुजलेली भावना आहे हे शहरी सेटअपपेक्षा भिन्न आहे ग्रामीण समुदाय एकमेकांना सहकार्य करतात प्रक्रिया कशी होईल म्हणून गृहनिर्माण पुनर्रचनातील फोरकफे 1 आणि 2 फंडाची प्रक्रिया प्रथम जेव्हा सोसायटीला घरांच्या गरजा आणि फीनंसिअल गरजा लक्षात येतात तेव्हा त्यांनी कागदाच्या तुकड्यात त्यांची आवश्यकता समजून घेतली ते तयार करतात जे त्यांना हवे आहे आणि ते येथेच इंजिनिर्स किंवा तंत्रज्ञानाच्या सहाय्याने सुमारे 17 इंजिनिर्स कार्यरत आहेत आणि ते कोणत्या मार्गांना मदत करीत आहेत युनिटच्या धोकादायक प्रतिरोधक गुणवत्तेची मंजुरी जेणेकरून ते 2 शयनकक्ष आणि स्वयंपाकघर आणि 1 लहान शौचालय असू शकेल एन्विरॉन्मेंटल आणि एन्विरॉन्मेंटल स्टँडर्ड्स असलेल्या बांधकामांच्या अनुरुपतेची मंजूरी आणि मासिक बांधकामास मान्यता तर अशा प्रकारच्या अनुदानाच्या प्रक्रियेने बर्याच प्रकारे कार्य केले उदाहरणार्थ आपण त्यातून काही कर्ज घेत असल्यास मग आपल्याला पुन्हा आपले बांधकाम 25 पूर्ण करणे आवश्यक आहे त्यानंतर पेमेंट मिळवा त्यानंतर आपण त्या मार्गाने पाठपुरावा प्रक्रिया देखील पाहण्यास सक्षम आहात तर एकदा पीडित कुटुंबांना फीनंसिअल मदत इन्फ्रास्ट्रउच्चर टेकनिक आधार मिळाला त्यांच्या उद्योगासाठी माहिती आणि प्रोजेक्टाद्वारे जाहिरात केलेल्या टेकनिक सहाय्यासाठी या 3 पर्यायांसाठी त्यांना थोडासा पाठिंबा मिळत आहे एक वैयक्तिक पर्याय आहे दुसरे म्हणजे एनजीओंच्या प्रोग्राममधील घरे आणि कॉफी उत्पादक संघटनांनी प्रोत्साहित केलेल्या प्रीफेब्रिकेटेड घरांचा कार्यक्रम येथे आपण दुरुस्ती केलेल्या घरांची काही उदाहरणे पाहू शकता जेणेकरुन त्यांना येथे काही कर्ज आणि अनुदान मिळू शकले आणि त्यांच्या आवश्यकतेनुसार त्यांना हवे असलेले घर तयार करा रीकॉन्स्ट्रुकशनत काम करण्याची क्षमता आणि त्यांच्या स्वत च्या संसाधनांच्या उपलब्धतेनुसार कॉफी बीन्सवर प्रक्रिया करण्यासाठी ही पुन्हा एक सानुकूल रचना आहे जी लघु उद्योगासाठी आवश्यक आहे आणि तेथे प्रस्ताव देखील आले आहेत त्यांनी त्यांच्या कंपन्यांना प्रीफेब हाऊसिंगच्या वेगवेगळ्या टोपोलॉजीज येण्याचे आणि दर्शविण्यासाठी आमंत्रण आणले आणि या ठिकाणी खालील निकषांच्या आधारे 50 प्रस्तावांपैकी 17 प्रीफेब कंपन्यांची निवड केली गेली आहे एक म्हणजे सिस्टमची गुणवत्ता किंमत क्षमतेचे उत्पादन सामाजिक सांस्कृतिक सुलभता तंत्रज्ञानाची स्वीकार्यता आणि कामगार पॉवर्स वापरण्याची संधी तर त्यांच्याकडे पाहिले गेलेले हे निकष कसे आहेत आणि त्यांनी 17 कंपन्या पात्र केल्या आहेत घर आपण जे पाहू शकता त्याचे हे एक चांगले उदाहरण आहे पूर्वनिर्मित सामग्रीसह तयार केलेले आणि सीजीओने एक प्रदर्शन सह आयोजन केले आहे जेणेकरून समुदायाला पर्याय मिळावेत जेणेकरून ते साहित्य खरेदी करण्यात काही प्रेरणा घेऊ शकतील आणि विशिष्ट कल्पनांचा पाठपुरावा करु शकतील आणि तेथे सेवा सुविधांच्या पायाभूत गुंतवणूकी देखील असतील अशी काही कुटुंबे झाली जी त्यांना त्यांच्या घराचा भाग आणि सेप्टिक टँकचा त्यांच्या सेवेचा घटक पुन्हा तयार करू शकल्या आणि अशा अनेक प्रक्रिया चालू आहेत ज्यातून अनुदानाला पाठिंबा कसा दिला जातो आणि p टप्प्यात ही डिसास्टर अवस्था आहे त्यांना सुमारे 25000 फूड रेशन्स उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत 700 तंबू उपलब्ध करुन देण्यात आले आहेत आणि हे प्रोजेक्टाचे निष्कर्ष आहेत आणि तात्पुरत्या निवारासाठी आवश्यक असलेल्या प्लास्टिकची वितरण आणि स्थापना देखील आहे आणि कायम टप्प्यात सुमारे 9800 घरे पुन्हा बांधली गेली आहेत आणि कॉफी उत्पादक किंवा कॉफी कामगार आणि इतर 4700 उत्पादनांसाठी कॉफी बीन्स फिल्टरिंग प्रक्रियेसाठी 6648 घर जे उत्पादन संबंधित आहे किंवा इतर कोणत्याही औद्योगिक उद्दीष्टे किंवा पॅकेजिंग उद्दीष्टे आणि सांडपाणी पाणी आणि वीज अशा इन्फ्रास्ट्रउच्चरंचे 2131 वैयक्तिक प्रोजेक्ट जेणेकरून या सर्वांचा समावेश केला गेला आहे आणि फोरकफे 3 च्या अर्थसंकल्पात त्यांनी शाळा आणि पोलिस स्टेशन चर्च यासारख्या सार्वजनिक इन्फ्रास्ट्रउच्चरंवर लक्ष केंद्रित केले आणि प्रीफेब आणि मॉड्यूलर घटक वापरणे या व्यतिरिक्त मऊ उत्पादन देखील आहे जे सुमारे 10000 थेट आहे आणि अप्रत्यक्ष रोजगार तयार केले गेले आहेत रहिवासी आणि बांधकाम कंपन्यांसाठी माहिती आणि शिक्षण ज्यांनी प्रदर्शनात भाग घेतला आणि सहयोग केले तर हे सर्व प्रोजेक्टांच्या निकालांचा एक भाग आहेत त्यांनी फक्त जबाबदारी आणि जोखीम सामायिक केल्या आहेत रहिवासी ज्यांच्याकडे बांधकाम कौशल्य आहे त्यांनी मदत बचत बांधकाम वापरले उदाहरणार्थ जे लोक शेतकरी आहेत त्यांना पुनर्रचना प्रक्रियेत सहभागी होऊ शकले परंतु वृद्ध लोक आहेत जे त्यांना काही मजुरीवर घेण्यास सक्षम आहेत रहिवाशांनी आपल्या जुन्या घरांमधून दरवाजे खिडक्या वापरल्या अशा पुनर्वापर केलेल्या सामग्रीचा वापर करून स्त्रोतांचा वापर अनुकूलित केला आणि इतर सामग्री जी पुन्हा वापरली गेली आहेत जे कॉस्ट कमी करू शकतात आणि त्यांच्याकडे असलेले समान फॅब्रिक देखील परत मिळू शकतात आणि कारण अभियंता त्यांच्या सर्व प्रस्तावांचे मूल्यांकन करीत होते तेव्हा सर्व बांधकामे अर्थक्वेकच्या स्वरुपात होती ज्यांची वैयक्तिक आवश्यकता अभिरुची आणि प्राधान्य यावर एकाच वेळी प्रतिक्रिया दिली जात होती अतिरिक्त अनुदानासह अनुदानाची जुळवाजुळव करण्याच्या स्वातंत्र्यामुळे लाभार्थींनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आणि स्त्रोतांच्या मर्यादेविषयी जागरूक रहिवासी त्यांच्या प्रोजेक्टांना फ्लेक्सिबल मोकळी जागा तयार करुन आणि विविध उपयोगांना प्रतिसाद देऊन अनुकूल करतात आणि परिणामी रहिवाश्यांनी एक टेक्नॉलॉजी किंवा गृहनिर्माण मॉडेलचा विचार केला नाही तेथे एक भिन्नता चित्रात येते अर्थात कोणत्याही प्रोजेक्टासाठी नेहमीच काही प्रमाणात कोंडी होते या विभागात या संपूर्ण प्रोजेक्टात कॉफी उत्पादक संघटना ज्यावर मी काम करीत आहे इन्फॉर्मल रहिवाशांचे कव्हरेज कारण कोलंबियामध्ये इन्फॉर्मल क्षेत्र अतिशय महत्त्वाचे आस्पेक्ट आहे ज्याकडे लक्ष दिले गेले नाही आणि शहरी भागातील निर्णय घेण्याकडे लक्ष दिले गेले नाही सातत्य आणि काय होते ते ज्ञानाचे नुकसान हा फॉरेकॅफे प्रोजेक्ट काही वर्षानंतर बंद केला जातो त्यानंतर सर्व फाईल्स पूर्णपणे बंद केल्या तर या प्रक्रियेत त्यांनी काय शिकले आहे आणि भविष्यातील रीकॉन्स्ट्रुकशन प्रोजेक्टांमध्ये ते कसे हस्तांतरित केले जाऊ शकते याविषयी ज्ञानाचे हस्तांतरण नाही तर त्यातच सातत्य आणि ज्ञानाची हानी होते कारण देखभालीच्या बाबतीत इतर कोणत्याही आरोपाच्या बाबतीत इतर काही मुद्दे पुढे घ्यावेत जेणेकरून त्यात सातत्य ठेवणे आवश्यक आहे मला असे वाटते की हे आपल्याला तळाशी कसे जाणवते याचे एक चांगले उदाहरण देते तसेच शेतकऱ्याच्या गरजा भागवून देतात आणि डिसेंट्रलाजेशन पध्दतीमुळे कॉफी उत्पादकांना त्यांच्या गरजा व गरजा कशा पोहचविल्या जातील आणि सरकार आणि इतर खासगी क्षेत्रांद्वारे काही निधी पुरविला गेला आहे हे कसे आपणास माहित आहे संपूर्ण रीकॉन्स्ट्रुकशन क्रिया देखरेखीसाठी असोसिएशन कंट्रोलिंग ऑथोरिटीमध्ये फंड मॅनेजरची मॅनेजर बनते आणि येथेच टेक्निकल माहिती देखील समाविष्ट केली गेली आहे आणि तेथे पुनर्रचना प्रक्रिये द्वारे कठोर आणि सॉफ्ट इनपुट्स प्रदान केले गेले आहेत मला आशा आहे हे तुम्हाला मदत करेल धन्यवाद